लेव्हल्स ऑफ टेस्टिंग या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या व्याख्यानामध्ये आपण टेस्टिंग च्या काही अत्यंत परिचयात्मक विषयावर चर्चा केली होती आता त्या मुद्द्यांपासून पुढे जात आपण टेस्टिंगच्या आणखी काही मूलभूत संकल्पना पाहू बहुदा भिन्न टेस्टिंग लेव्हल्स आणि लाइफ सायकल मॉडेल पर टेस्टिंग आपण प्रारंभ करण्यापूर्वी शेवटच्या सत्रामध्ये आपण कशाविषयी चर्चा करीत होतो यावर आधारित एक प्रश्न विचारूया सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन कशा प्रकारे भिन्न आहे व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन यातील मुख्य फरक कोणते या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण म्हणू शकतो की व्हेरिफिकेशन हे आपण सॉफ्टवेअर बरोबर बनवत आहे ना याच्याशी निगडित आहे सॉफ्टवेअर त्याच्या मागील कलाकृतीस अनुरूप आहे की नाही याची तपासणी म्हणजे व्हेरिफिकेशन होय दुसरीकडे व्हॅलिडेशन मध्ये आपण योग्य वस्तू योग्य सॉफ्टवेअर तयार केले आहे की नाही याची तपासणी केली जाते आणि येथे आपण अंतिम उत्पादित सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरच्या स्पेसिफिकेशन बरोबर तपासतो व्हेरिफिकेशन ही क्रिया डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या टप्प्यात केली जाते आणि वेगवेगळ्या डेव्हलपर द्वारे केली जाते व्हॅलिडेशन सिस्टम टेस्टिंगच्या शेवटी केले जाते आणि हे टेस्टर्संकडून केले जाते रिव्यू अॅनालिसिस आणि स्टिम्युलेशन इत्यादी व्हेरिफिकेशन टेक्निक्स आहेत या स्थिर आणि गतिशील क्रिया आहेत रेव्हिएवअनालयसिस वगैरे स्थिर क्रिया आहेत तसेच युनिट टेस्टिंगमुळे त्या गतिशील क्रियादेखील आहेत तथापि व्हॅलिडेशन ही केवळ गतिशील क्रिया आहे ती स्थिर क्रिया नाही आपल्याला फक्त सॉफ्टवेअर एक्झिक्युट करणे आवश्यक आहे आणि त्याची रिक्वायरमेंट बरोबर तपासणी करणे आवश्यक आहे टेस्टिंग कोणकोणत्या लेव्हल्स वर केली जाते वास्तविकतः टेस्टिंग ४ लेव्हल्स वर करणे आवश्यक असते पहिले युनिट लेव्हल वर जसेजसे सॉफ्टवेअर विकसित होत असते त्यामध्ये जसे एखादे युनिट तयार होते तसे त्याची ताबडतोब घेणे टेस्टिंग आवश्यक आहे मग सर्व युनिटची टेस्टिंग झाल्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंग करणे आवश्यक असते जिथे आपण भिन्न युनिट्स एकत्रित करतो आणि मग ते एकत्रिकरण योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही याची चाचणी घेतो जर ते युनिटस युनिट लेवल वर व्यवस्थित काम करत असतील तर त्यांनी इंटिग्रेशन लेवल वर काम का करू नये उत्तर असे आहे की जरी युनिटस योग्य प्रकारे कार्यरत असले तरी जेव्हा आपण भिन्न युनिट्स एकत्रित करतो तेव्हा ते सर्व व्यवस्थित इंटरफेसिन्ग करत नाहीत उदाहरणार्थ विशिष्ट सेटच्या व्हॅल्यूज व्यवस्थित इंटरचेंज होत नसतील युनिट टेस्टिंग नंतर ईंटेग्रेशन टेस्टिंग केले जाते आणि येथे आपण युनिटस एकत्रित झाले आहेत का एकत्र चांगले काम करत आहेत का ते तपासतो त्यानंतरसिस्टम टेस्टिंग जिथे सर्व युनिट्स एकत्रित केले जातात आणि सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन केल्यानुसार कार्य करीत आहे की नाही हे तपासण्यासाठी स्पेसिफिकेशन बरोबर टेस्टिंग केली जाते नंतर आणखी एक टेस्टिंग आहे ती म्हणजे रिग्रेशन टेस्टिंग सॉफ्टवेअर प्रकाशीत झाल्यावर बग रिपोर्ट किंवा एन्हान्समेंट रिपोर्ट येऊ शकतो रिक्वायरमेंट वगैरे बदलल्या जातात आणि सॉफ्टवेअर बदलते म्हणून रिग्रेशन टेस्टिंग मेन्टेनन्स दरम्यान केली जाते सॉफ्टवेअर पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतरहि त्यात बदल होतात प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये बदल होतात आणि जेव्हा जेव्हा बदल होतात तेव्हा आपल्याला हे तपासण्याची गरज असते कि बदललेला भाग ठीक काम करत आहे की नाही एवढेच नव्हे तर इतर भाग जे बदलले नाहीत ते सर्व सुद्धा व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासण्याची गरज असते बदल न केलेले भाग दुसऱ्या काही बदलानंतर काम करणे बंद का करतात कारण एक बदल इतर भागावर प्रभाव पाडू शकतो जसे की आकडेवारीवर रिग्रेशन टेस्टिंग हेच करण्याचा प्रयत्न करते सॉफ्टवेअरने यापूर्वी ज्या काही टेस्ट केसेस पास केल्या होत्या त्या टेस्ट केसेस बदलानंतरही पास होत आहेत की नाही हे ते तपासते यास रिग्रेशन बग असेही म्हटले जाते जेव्हा सॉफ्टवेअर रिलीझ केले जाते तेव्हा त्याने योग्यरित्या कार्य केले परंतु नंतर काही बदलानंतर अनेक टेस्टिंग फेल झाले आणि हीच रिग्रेशन एरर आहे ज्यामुळे सॉफ्टवेअर फेल होते जर आपण युनिट टेस्टिंग मधील टेस्ट लेव्हल्स पाहिल्या तर आपण प्रत्येक युनिटची टेस्टिंग घेतो युनिट एक कंपोनंन्ट फंक्शन किंवा ते एक मॉड्यूल असू शकते या प्रत्येकास आपण युनिट म्हणू शकतो आपण प्रत्येक युनिटसची स्वतंत्रपणे टेस्टिंग घेतो युनिट टेस्टिंग हे स्वतः डेव्हलपरकडून केले जाते जे ते युनिट विकसित करतात सिस्टीम टेस्टिंगमध्ये एक वेगळी टेस्ट टीम असते जी विशेषत सिस्टम टेस्टिंग करते येथे टेस्ट सिस्टिम संपूर्णतः विचारात घेतली जाते एक्सेप्टन्स टेस्टिंग सिस्टम टेस्टिंगचा एक भाग आहे आणि यामध्ये ग्राहक सॉफ्टवेअरच्या फंक्शनची ग्राह्यता ठरवतात आपण येथे पाहू शकता की सिस्टम टेस्टिंग किंवा व्हॅलिडेशन टेस्टिंग टेस्टर्स त्याचबरोबर ग्राहकांकडून देखील केली जाते टेस्टिंग च्या कोणकोणत्या लेव्हल्स आहेत हे आम्ही आकृत्याद्वारे दर्शविले आहे ग्राहक ज्या गोष्टी त्याला खरोखर आवश्यक आहेत यूजर्स ला काय हवे आहे या आधारावर एक्सेप्टन्स टेस्टिंग घेतात सिस्टम टेस्टिंग रिक्वायरमेंटस वर आधारित आहे तर ईंटेग्रेशन टेस्टिंग डिझाइन वर आधारित असते दोन्ही सिस्टम टेस्टिंग आहे डिझाइन मधील वेगवेगळे युनिट्स ओळखले जातात आणि ते कशाप्रकारे इंटरफेस करतात या डिझाइनच्या आधारावर ईंटेग्रेशन टेस्टिंग केली जाते तर युनिटच्या कोडच्या आधारे युनिट टेस्टिंग केली जाते आणि मेन्टेनन्स दरम्यान रिग्रेशन टेस्टिंग केली जाते हे टेस्टिंगचे भिन्न स्तर आहेत टेस्टिंगसाठी काय ऍक्टिव्हिटीज आहेत टेस्टर्स कोणत्या क्रिया करतात आणि त्या क्रियांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कोण करते चला तर मग सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी टेस्टिंगच्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या क्रिया पाहू टेस्ट सुईट डिझाइन टेस्ट केसेस एक्झिक्युट करणे चालू असलेल्या टेस्ट केसचे रिज़ल्ट तपासने आणि त्यात फेलियर आहे का ते पाहणे आणि नंतर फेलियर यादी किंवा टेस्टिंग रिपोर्ट तयार करणे सिस्टम आणि ईंटेग्रेशन टेस्टिंग दरम्यान टेस्टर्स ह्या क्रिया करतात आणि अर्थातच युनिट टेस्टिंग दरम्यान टेस्टर्स नसतात या सर्व क्रिया स्वत डेव्हलपर द्वारे केल्या जातात एकदा का फेलियर रीड लिस्ट किंवा टेस्ट रिपोर्ट तयार झाला तर तो मग डेव्हलपरला दिला जातो डेव्हलपर्स त्या टेस्टिंग अहवालाचा वापर प्रथम डीबग कोडमधील विशिष्ट बग्स कोठे आहेत हे शोधण्यासाठी किंवा त्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी करतात आता आपण काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया यापूर्वी आपण पहिल्या व्याख्यानात याबद्दल चर्चा केली आहे फक्त गोष्टी समजल्या आहेत की नाही याचा आढावा घेण्यासाठी येथे चर्चा करूया जशी टेस्टिंग पुढे पुढे जाते जास्तीत जास्त बग शोधल्या जातात तेव्हा अजून टेस्टिंग घेण्याची आवश्यकता नाही हे कोण ठरवते याबद्दल आपण मागील व्याख्यानामध्ये चर्चा केली होती आणि आम्ही म्हटले आहे की ते खरोखर सॉफ्टवेअरच्या प्रकारावर आपल्या मनात कोणते एप्लिकेशन आहे त्यावर अवलंबून असते परंतु नंतर बग्स आढळण्याच्या वेगावर देखील ते ठरू शकते प्रारंभी मोठ्या प्रमाणात बग्स आढळतात आणि नंतर बग कमी होत जातात जर टेस्टिंगच्या एक दोन दिवसात पुढील बग नोंदविल्या जात नसतील तर ही टेस्टिंग थांबवण्याची वेळ आहे दुसरा मार्ग म्हणजे सीड द बग्स आणि सीड केलेल्या बग्स सापडल्या आहेत की नाही हे तपासणे आढळलेल्या बग्सची टक्केवारी टेस्टिंगची परिपूर्णता दर्शवते ज्या कामाची टेस्टिंग केली गेली आहे त्याची परिपूर्णता दर्शवते परंतु एक प्रश्न असा आहे की ज्या बग्स आपण सीड केल्या आहेत त्या वास्तविक बग्स बरोबर जुळल्या पाहिजेत कारण आपण अत्यंत क्षुल्लक बग्स सीड केल्या ज्या सहजपणे सापडल्या जातात तर मग किती बग उर्वरित आहेत याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही बग्सच्या प्रत्येक कॅटेगरी मधील बग्सची टक्केवारी वास्तविक प्रोग्रामशी जुळली पाहिजे तर हा मुद्दा आपण पुढे जाताना अधिक तपशीलवार पाहू की बग सीड करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आपण अनियंत्रितपणे बग सीड करू शकत नाही आपण ज्या प्रकारच्या बग्स मुद्दाम प्रोग्राम मध्ये टाकतो त्यांची टक्केवारी वास्तविक प्रोग्रामच्या दृश्यासह जुळली पाहिजे आता युनिट टेस्टिंग ईंटेग्रेशन टेस्टिंग आणि सिस्टम टेस्टिंग दरम्यान आढळलेल्या बग्सची काही उदाहरणे पाहू युनिट टेस्टिंग दरम्यान आढळणाऱ्या बग्स कोणत्या उत्तर असे आहे की ती बग अल्गोरिदम एरर किंवा प्रोग्रामिंग एरर असू शकते कदाचित त्याने अल्गोरिदम योग्यरित्या अंमलात आणले नाही या अशा प्रकारच्या बग युनिट टेस्टिंगमध्ये आढळल्या जातात इंटिग्रेशन टेस्टिंग दरम्यान आढळलेल्या बगचे एक उदाहरण म्हणजे पॅरामीटर्स मिसमॅच आय आणि जे हे दोन भिन्न इंट व्हेरिएबल आहेत आय आणि जे पाठविण्याऐवजी जे आणि आय पाठविण्यात आले म्हणजेच अपेक्षित असलेल्या दोन व्हेरिएबल्सची अदलाबदल झाली आहे सिस्टम टेस्टिंगद्वारे कोणत्या प्रकारच्या बग शोधल्या जातात एक परफॉर्मन्स बग असू शकते अन्य बग देखील असू शकतात ज्या युनिट टेस्टिंग किंवा ईंटेग्रेशन टेस्टिंग पासून सुटल्या आहेत परंतु माझा प्रश्न असा आहे की युनिट आणि ईंटेग्रेशन टेस्टिंग अचूकपणे पार पडले आहे आणि मग सिस्टम टेस्टिंग दरम्यान कोणत्या बग शोधल्या जातात उत्तर आहे परफॉर्मन्स बग्स कारण युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये परफॉर्मन्स युजेबिलिटी या पैलूंकडे आपण पाहत नाही ते सिस्टम टेस्टिंग दरम्यान आढळते आता युनिट टेस्टिंगचे काही मूलभूत उपयोग पाहू आम्ही असे म्हणत आहोत की ही टेस्टिंगची पहिली लेव्हल आहे जिथे एका युनिटची टेस्टिंग केली जाते आणि युनिट एक फंक्शन मॉड्यूल किंवा कंपोनंन्ट असू शकते आणि ही टेस्टिंग अलगीकरणात केली जाते अर्थात वेगवेगळ्या युनिट्सची स्वतंत्रपणे टेस्टिंग केली जाते मग नैसर्गिकरित्या उद्भवणारा प्रश्न असा आहे की आपण सर्व युनिट्स एकत्र तपासू शकत नाही का त्यांची स्वतंत्रपणे का टेस्टिंग करावी लागते किंवा दुसर्या शब्दांत मांडायचे तर सिस्टम टेस्टिंग सखोल का केली जात नाही आपल्याला युनिट वाइज आणि नंतर सिस्टम टेस्टिंग का करावी लागते आपण फक्त सिस्टमचीच कसून टेस्टिंग करू शकत नाही का उत्तर असे आहे की हो कोणीही ते करू शकते परंतु तसे करणे खूप महाग होईल टेस्टिंगची किंमत मोठ्या प्रमाणात वाढेल कारण जेव्हा आपण हजारो मॉड्यूल असू शकणार्या सिस्टीमची टेस्टिंग करतो तेव्हा आपणास फेलियर येऊ शकते आणि त्या फेलियरचे निराकरण करण्यासाठी आपल्याला प्रथम बग कोठे आहे हे शोधून काढावे लागेल आपल्याला डीबग करावे लागेल आणि मग बग कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत करत त्या हजारो मॉड्यूलमधून पहावे लागेल डीबगिंग करणे आणि दुरुस्ती करणे खूप कठीण होते कोणीही ते थेट करत नाही सिस्टम टेस्टिंग दरम्यान क्षुल्लक सॉफ्टवेअर बग्स आढळतात युनिट टेस्टिंगदरम्यान त्या मोठ्या प्रमाणात आढळतात कारण युनिट टेस्टिंग हा बग कमी करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे बग कमी करण्यासाठी सिस्टम टेस्टिंग हा एक अत्यंत महाग प्रस्ताव आहे नंतर युनिट टेस्ट केलेले वेगवेगळे मॉड्यूल्स एकत्रित केले जातात आणि एकत्रित झालेले युनिट्स ठीक काम करत आहेत की नाही याची पुन्हा टेस्टिंग केली जाते इंटरफेसिंग एरर मुळे ते व्यवस्थित कार्य करणार नाहीत नंतर आपण इंटिग्रेशन प्लॅन्स विषयी कोणकोणते मॉड्यूल्स एकत्रित करायचे ते कसे ठरवते इत्यादी बाबींविषयी चर्चा करूयात जसे आम्ही म्हणत होतो की इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये आपण निरनिराळे मॉड्यूल फंक्शन्स किंवा क्लासेस चा समूह एकत्रित करतो तर सिस्टम टेस्टिंगमध्ये आपण संपूर्ण सिस्टम तपासतो प्रत्येक संस्थेने शिफारस केलेली असते की जरी सिस्टम टेस्टिंग किंवा ईंटेग्रेशन टेस्टिंग केली जात नसली तरी अनेकदा स्मोक टेस्टिंग केली जावी वारंवार किंवा दिवसातून अनेकदा स्मोक टेस्टिंग केली जावी सिस्टम टेस्टिंग ईंटेग्रेशन टेस्टिंग या ऍक्टिव्हिटीज ईटरेशन्स च्या शेवटी केल्या जातात परंतु स्मोक टेस्टिंग वारंवार केली जाते प्रत्यक्षात स्मोक टेस्टिंग म्हणजे सिस्टमचे एक बिल्ड तयार करणे आणि जी सर्व मॉड्यूल्स आहेत ती एकत्र करणे आणि किमान मूलभूत कार्ये पार पडत आहेत की नाहीत याची टेस्टिंग करणे अन्यथा ते एकत्रीकरणाची अत्यंत गंभीर समस्या दर्शवेल जर तुम्ही स्मोक टेस्टिंग केली नाही तर नंतर एकत्रिकरण करणे ही एक मोठी समस्या होते कारण इंटिग्रेशन सिस्टम टेस्टिंग दरम्यान आपल्याला आढळते की आपण सिस्टम टेस्टिंगमध्ये सर्वकाही एकत्र केले आहे आणि सिस्टम फक्त अडकलेली आहे ती कोणत्याही गोष्टीस प्रतिसाद देत नाहीये आणि आपल्याला ते नको आहे आपल्याला वारंवार स्मोक टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे स्मोक टेस्टिंग हे नाव पाईप्स इत्यादिंना टेस्टिंग करण्यापासून पडले आहे जिथे टेस्टिंग करण्यासाठी पहिल्यांदा धूर वापरला जायचा आणि शेवटी पाणी वापरले जायचे पूर्वी मोठ्या पाइप इंस्टॉलेशन मध्ये धूर केला जात असे आणि वास्तविक टेस्टिंग करण्यापूर्वी पाईप्समधून धूर बाहेर निघून जात नाही ना याची तपासणी केली जात असे येथे सॉफ्टवेअरच्या संदर्भात अगर आपण वारंवार बिल्डस केल्या नाहीत आणि स्मोक टेस्टिंग शेवटी केली तर आपल्याला मोठ्या समस्या उद्भवू शकतात आणि टेस्टिंगसाठी अवास्तव वेळ आणि प्रयत्न लागू शकतो सिस्टम टेस्टिंगबद्दल संक्षिप्त अवलोकन करायचे तर सिस्टिम टेस्टिंगमध्ये आपल्याकडे संपूर्ण मॉड्यूल्सचे एकत्रीकरण केलेले असते आणि आपल्याकडे कार्यरत असलेली सिस्टम असते आपण सिस्टम टेस्टिंग मध्ये नक्की काय करतो आपण दोन प्रकारच्या गोष्टींची चाचणी घेतो एक म्हणजे फंक्शनेलिटीज योग्य आहेत की नाही आणि परफॉर्मन्स योग्य आहे की नाही म्हणून सिस्टम टेस्टिंगचे दोन प्रमुख प्रकार आहेत फंक्शनेलिटीज टेस्ट आणि परफॉर्मन्स टेस्ट आपण पाहू की सिस्टम टेस्टिंग कोण करते यानुसार सिस्टम टेस्टिंग चे तीन प्रकार आहेत जर टेस्टिंग डेव्हलपर किंवा डेव्हलपर टीम किंवा डेव्हलपर संस्था करत असेल तर त्यास अल्फा टेस्टिंग असे म्हणतात जर हे टेस्टिंग ग्राहकांचाच एक मैत्रीपूर्ण गट करत असेल तर त्याला बीटा टेस्टिंग म्हणतात आणि जर तो शेवटी उत्पादन स्वीकारण्यापूर्वी टेस्टिंग करणारा ग्राहक असेल तर त्यास एक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणतात अल्फा टेस्टिंग डेव्हलपर संस्थेद्वारे केली जाते आणि येथे आपण पाहू शकतो की त्यांना सॉफ्टवेअरच्या अंतर्गत भागांमध्ये प्रवेश असतो तर बीटा टेस्टिंग मैत्रीपूर्ण ग्राहकांकडून केली जाते जिथे आपण त्यांना सांगतो की हे सॉफ्टवेअर वापरा व ते सर्व काम ठीक करीत आहे की नाही ते तपासा व बग्स कोठे आहेत ते सांगा आणि यानंतर अंतिमतः तो ग्राहकच आहे जो सॉफ्टवेअरची डिलिव्हरी घेण्यापूर्वी एक्सेप्टेंस टेस्टिंग घेतो परफॉरमन्स टेस्टिंग मध्ये प्रत्यक्षात बरेच प्रकार आहेत आपण नंतर अधिक तपशीलवार पाहू परफॉर्मन्स टेस्ट नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट तपासण्याचे काम करते फंक्शनल टेस्ट्स एसआरएस डॉक्युमेंटमधील फंक्शनल रिक्वायरमेंट तपासण्याचे काम करतात परफॉर्मन्स टेस्ट रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेल्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंटस तपासते उदाहरणार्थ परफॉर्मन्स टेस्टचे अनेक प्रकार आहेत रिस्पॉन्स टाइम थ्रुपुटयुजेबिलिटीरिकव्हरीकॉन्फिगरेशन आपण या पैलूवर अधिक तपशीलवार नंतर पाहू शेवटी यूजर एक्सेप्टेंस टेस्टिंग हा देखील एक प्रकार सिस्टम टेस्टिंग चाच प्रकार आहे याच्या आधारे यूजर वितरित सॉफ्टवेअर स्वीकारतो किंवा नाकारतो टेस्टिंग करणारे विविध प्रकारचे लोक कोण आहेत या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया एक आहे प्रोग्रामर ते टेस्टिंग करतात ते कोणत्या प्रकारचे टेस्टिंग करतात ते युनिट टेस्टिंग करतात त्यांचा कोड विकसित झाल्यानंतर ते युनिट स्तरावर टेस्टिंग करतात नंतर येतात ते टेस्टर्सं ते सर्व प्रकारची टेस्टिंग करतात ते युनिट आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग वगळता ईंटेग्रेशन आणि सिस्टम टेस्टिंग करतात ते इतर सर्व टेस्टिंगमध्ये सामील असतात आणि ते टेस्ट प्लॅन्स आणि टेस्ट स्ट्रॅटेजि विकसित करतात नंतर येतात यूजर्स ते एक्सेप्टन्स टेस्टिंग युजेबिलिटी टेस्टिंग करतात आणि त्यातील काही बीटा टेस्टिंगसाठी आपण होऊन सहभाग घेऊ शकतात आता जर आपण या क्रिया वॉटरफॉल मॉडेल वर दर्शविल्या तर आपण पाहू शकतो की टेस्ट टीम टेस्टिंग टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे त्यांची इतरत्र गरज नाही पहा येथे टेस्टर्स ची आवश्यकता नाही येथे मोठ्या संख्येत टेस्टर्स ची आवश्यकता आहे वॉटरफॉल मॉडेल ची ही समस्या आहे इतर वेळी टेस्टर्सं काय करतात शक्यतो इतर प्रकल्पांमध्ये काम करतात कोडिंग दरम्यान डेव्हलपर कडून युनिट टेस्टिंग केले जाते आणि रिव्यू सिम्युलेशन अशा व्हेरिफिकेशन क्रिया डेव्हलपमेंट टप्प्यात होतात आणि त्यादेखील डेव्हलपर्सकडून केल्या जातात आता टेस्टिंग विषयी अधिक तपशीलवार चर्चा सुरवात करण्यापूर्वी आपल्याला आणखी एका मूलभूत विषयावर चर्चा करण्याची गरज आहे ज्याचे नाव आहे पेस्टीसाइड इफेक्ट पेस्टीसाइड इफेक्ट हे नाव पिकांमध्ये कीटकनाशकाचा वापर करण्याच्या अनुरूपतेमुळे आलेले आहे तुम्ही गृहित धरा कि तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुम्ही काही पिके घेतलेली आहेत चला कापसाचे पीक मानूया कापसाचे पीक वाढले आणि मग तुम्हाला ते बग कीटकांनी ग्रस्त झाल्याचे आढळले तर मग तुम्ही काय कराल शक्यतो डीडीटी ची फवारणी कराल डीडीटी बग्स नष्ट करेल त्यातील बहुतेक बग्स नष्ट होतील परंतु कदाचित जवळजवळ २० 30 टक्के जिवंत राहू शकतील आणि पुढच्या वेळी तुम्ही कापूस पिकाची लागवड कराल आणि तुम्हाला असे आढळेल की बग पुन्हा आहेत म्हणून तुम्ही डीडीटी फवारणीचा प्रयत्न कराल पण डीडीटी काम करणार नाही बग्स डीडीटीला प्रतिकार झाल्या आहेत तुम्ही नवीन कीटकनाशक कदाचित मॅलाथिओन किंवा काहीतरी विकत घेणार आणि नंतर पुन्हा फवारणी करणार 30 टक्के बग पुढील पिकापर्यंत टिकून राहतील आपल्याकडे सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्येही अशीच एक साधर्म गोष्ट आहे ज्याला पेस्टीसाइड इफेक्ट म्हणतात ऍनालॉजि नुसार ज्या बग्स एखाद्या फॉल्ट डिटेक्शन टेक्निक्स मधून निसटल्या असतील त्या पुन्हा त्याच टेक्निक्स च्या पुढील प्रयोगाद्वारे शोधल्या जाऊ शकत नाहीत ज्या बग्स डीडीटीला प्रतिकारक झालेल्या आहेत त्या आता डीडीटीला ठार मारता येणार नाहीत येथेही तसेच घडते टेस्टिंग मध्ये आपल्याकडे अनेक टेस्टिंग टेक्निक्स आहेत ज्यांना आपण फिल्टर म्हणू शकतो सुरुवातीला काही बग्स असतात आणि आपण एक प्रकारचा फिल्टर लागू करतो उदाहरणार्थ इक्विवलेन्स पार्टीशनिंग बेस् टेस्ट आणि त्यानंतर आपल्याला असे आढळते की काही बग्स मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत फक्त २० 30 टक्केच बग्स टिकून राहिल्या आहेत परंतु नंतर ह्या बग्स सुधारल्या जातात नवीन डेव्हलपमेन्ट देखील घडत असते आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बग्स येतात जर आपण एकच टेक्निक् सारखी लागू केली तर निसटलेले बग्स नष्ट होणार नाहीत जर आपण फक्त इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग टेस्ट वापरत राहिलो तर टिकून असलेल्या बग्स कधीही मिटणार नाहीत आपल्याला नवीन टेस्ट्स लागू कराव्या लागतील कदाचित डिसीजन टेबल टेस्टिंग व्हाइट बॉक्स टेस्टिंग पाथ टेस्टिंग एम सी टेस्टिंग वगैरे डझनभर टेस्टिंग टेक्निक्स अस्तित्वात आहेत आणि त्यातील प्रत्येक टेक्निक् बग फिल्टरच आहे ज्या बग्स एखाद्या फिल्टर मधून निसटल्या असतील त्या बग्स पुन्हा त्याच फिल्टरच्या पुढील प्रयोगाद्वारे काढून टाकल्या जाऊ शकत नाहीत सॉफ्टवेअर सुधारीत केल्यामुळे तसेच जुने बग्स सुधारित करताना काही दुरुस्ती केल्यामुळे काही नवीन बग देखील नव्याने उदयास येऊ शकतात म्हणजेच नवीन प्रकारच्या बग सिस्टिम मध्ये येत असतात म्हणून जसजशी सिस्टम डेव्हलपमेंट होत जाते आपण हे वेगवेगळे फिल्टर वापरतो बग्स प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपल्याला बर्याच प्रकारचे फिल्टर वापरण्याची आवश्यकता असते अनेक टेस्टिंग पद्धती वापरल्या पाहिजेत आणि अशा डझनभर टेस्टिंग टेक्निक्स अस्तित्वात आहेत दीर्घ काळासाठी फक्त एकच टेस्टिंग टेक्निक् वापरणे हे खरोखर मदत पूर्ण ठरणार नाही आपल्या या व्याख्यानाची वेळ संपत आली आहे आपण पेस्टीसाइड इफेक्ट या मुद्द्याची चर्चा सुरू ठेवू आणि एक लहान प्रश्न सोडवुया फिल्टर वापरुनदेखील बग टिकण्याची शक्यता काय आहे आपण एकामागून एक 3 4 किंवा कदाचित 6 फिल्टर लागू केल्यानंतर बग टिकून राहण्याची शक्यता किती असते त्याबद्दल पुढील व्याख्यानामध्ये चर्चा करूया